या कोर्समध्ये आपण रेक्टिफायर फिल्टर सर्किटचा अभ्यास केला आहे आपण त्याचे अनुकरण केले आहे आपल्याला ते कसे डिझाइन करायचे हे माहित आहे आपण वेवफॉर्म्स पाहीले आहेत आणि आपण बक कन्व्हर्टर बूस्ट कन्व्हर्टर बक बूस्ट कन्व्हर्टर यांसारख्या वेगळ्या नसलेल्या कन्व्हर्टर्सवर चर्चा करून क्रमवारी लावली आहे आपण इनपुट आउटपुट संबंधाद्वारे वेवफॉर्म्स पाहीले आहेत आणि त्यांचे डिझाइन आणि सिम्युलेट कसे करावे हे देखील पाहिले आहे आणि त्यानंतर फॉरवर्ड कन्व्हर्टर फ्लाय बक कन्व्हर्टर आणि डिराइव्हड कन्व्हर्टर या सारख्या वेगळ्या कन्व्हर्टर्सवर चर्चा झाली बक फॉरवर्ड पुश पुल हाफ ब्रिज फुल ब्रिज आणि बक बूस्ट डिराइव्हड केलेले कन्व्हर्टर जे फ्लाय बक कन्व्हर्टर आहे आणि मग आपण मल्टी आउटपुट कन्व्हर्टर विषयावर चर्चा केली आणि आपण त्या समस्येचे निराकरण कसे करतो ते पाहिले मी मल्टी आउटपुट कंट्रोल किंवा मल्टी आउटपुट कन्व्हर्टरचे सर्व आउटपुट रेग्युलेट करण्याचा प्रयत्न केला आपण DC DC कनवर्टरच्या सिंगल आउटपुटसाठी PI कंट्रोलर करण्याचा प्रयत्न देखील पाहिला आहे आणि आपण आपल्या कनवर्टरचे सिम्युलेशन परिणाम पाहण्याचा प्रयत्न केला आहे जो क्लोज्ड लूपमध्ये आहे आणि आपण प्रत्यक्षात दोन टोपोलॉजीज पाहिल्या आहेत एक फीड फॉरवर्ड आणि एक फीड फॉरवर्ड शिवाय आहे आणि या कंट्रोल टोपोलॉजी मागील सिद्धांत पाहिला त्यामुळे मला वाटते की तुम्ही DC DC कन्व्हर्टर आणि कंट्रोलर्स विषयाकडे वाजवीपणे संवेदनशील असाल सिम्युलेशन एक उत्कृष्ट साधन आहे हे शिकण्यासाठी एक उत्कृष्ट साधन आहे मी विशेषत या विशिष्ट कोर्समध्ये ओपन सोर्स टूल्स सादर करण्याचा विचार केला आहे कारण हे असे काहीतरी आहे ज्याचा आपल्याला प्रचार करणे आवश्यक आहे आणि आपल्या अनेक विद्यार्थ्यांकडे महागड्या सॉफ्टवेअरसाठी पैसे देण्याचे साधन नसावे म्हणून म्हणून त्यांना काही पर्याय असावा आणि म्हणून आपण मुक्त स्त्रोत साधनांद्वारे सर्वकाही करण्याचा हा विषय निवडतो अर्थात विंडोजमध्ये तुमच्याकडे बरीच साधने आहेत जी तुम्ही खरेदी करू शकता आणि जे तुम्ही निश्चितपणे वापरू शकता जसे की मॅटलॅब स्पाइस कॅस्टर आणि इतर समतुल्य सॉफ्टवेअर ते सर्व सिम्युलेशन करण्यासाठी आणि त्यानंतर आपण डिझाइन कार्य या कोर्समध्ये गेलो आणि चर्चा केली आहे परंतु हा अभ्यासक्रम ओपन सोर्स टूल्स सिम्युलेशन शी संबंधित होता आणि या ओपन सोर्स टूल्सचा वापर करणे किंवा अन्यथा खूप चांगले आहे खरं तर ते तुम्हाला सर्किटमध्ये खूप अंतर्दृष्टी देते आणि हे एक चांगले शिक्षण व्यासपीठ आहे तथापि आपण सावधगिरी बाळगली पाहिजे आपण हे समजून घेतले पाहिजे की टेबलवरील वास्तविक हार्डवेअर अंमलबजावणीची जागा घेऊ शकत नाही जे आपल्याला सर्किटमध्ये जास्तीत जास्त अंतर्दृष्टी देईल म्हणून हळूहळू मी शिफारस करेन आणि सुचवेन की तुम्ही प्रयोगशाळेच्या टेबलवरील अंमलबजावणी कडे अधिकाधिक जावे असे बरेच मुद्दे आहेत जे सिम्युलेशन देखील विचारात घेऊ शकत नाहीत आणि तुम्ही जे परिणाम द्याल ते म्हणजे तुम्हाला क्लिनिकल आणि डॉक्टर मिळतील म्हणून मी म्हणेन उदाहरणार्थ हार्डवेअर मधील EMI समस्या वास्तविक हार्डवेअरमध्ये अनेक लहान समस्या आहेत लेआउट आणि राउटिंग सारख्या छोट्या गोष्टींमध्ये एक लहान सर्किट असेल जे लूपमध्ये असेल आणि नंतर त्या लूपमधून करंट प्रवाहित होईल आणि कारण त्या लूपमधून करंट वाहतो तेथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असेल कारण लूप हे अँटेनाप्रमाणे कार्य करेल आणि नंतर हे शेजारच्या सर्किटमध्ये जोडू शकते आणि ही समस्या सिम्युलेशनवर दर्शविणे किंवा सिम्युलेशनवर प्रतिबिंबित करणे खूप कठीण आहे कारण मॉडेल तेथे नसू शकतात आणि हे लेआउट आणि राउटिंग समस्यांसारख्या इतर पॅरामीटर्सवर खूप अवलंबून आहे त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून या गोष्टी लक्षात ठेवाव्यात तुम्ही सिम्युलेशन करत असताना सिम्युलेशनमध्ये थोडेसे सिम्युलेशन वापरण्याचा प्रयत्न करा की सिम्युलेशनमधून तुम्हाला मिळणारे परिणाम तुमच्या संकल्पना मजबूत करतील ते म्हणेल की तुमची रचना बरोबर आहे ते इतके करंट हाताळू शकते हे विशिष्ट उपकरण इतके व्होल्टेज हाताळू शकते इतके व्होल्टेज सहन करू शकते आणि हा प्रचलित मार्ग आहे तो मार्ग आहे ज्यामध्ये करंट एखाद्या विशिष्ट सर्किटसाठी घेतो विशिष्ट वेळेत या सर्व संकल्पना एकत्रित केल्या जाऊ शकतात आणि समजून घेतल्या जाऊ शकतात आणि यामध्ये उत्कृष्ट अंतर्दृष्टी मिळू शकते परंतु हार्डवेअरच्या अंमलबजावणीदरम्यान प्रत्यक्ष काम करताना तुम्हाला इतर अनेक समस्या आणि त्रास आणि अनिश्चितता मिळतील ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल जसे मी EMI आणि EMC समस्यांचा उल्लेख केला आहे वायरिंग समस्या असू शकतात घटक लेआउट समस्या असू शकतात घटकाची निवड असू शकते गेट हाताळणे असू शकते संरक्षण समस्या व्होल्टेज संरक्षण समस्या करंट संरक्षण समस्या या सर्व गोष्टींचे एकत्रीकरण असू शकते त्यामुळे अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींची भर पडेल आणि मग त्या एक मोठ्या महत्त्वाच्या समस्या बनू शकतात आणि जसजसे तुम्ही लॅब टेबलवर काम करू लागाल तसतसे तुम्हाला अधिकाधिक अनुभव मिळू लागतील आणि ते एखाद्या कलाकारासारखे आहे जरी आपण म्हणतो की हे सर्व डिझाइन अतिशय पद्धतशीर आहे आणि त्यात अभियांत्रिकी अचूकता आहे जेव्हा आपण अंमलबजावणी करता तेव्हा त्यात कलेचा काही घटक येतो त्यामुळे जेव्हा तुम्ही सर्किटचे PCB लेआउट लागू करता आणि त्यातून निकाल मिळविण्याचा प्रयत्न करता तेव्हा हे केवळ अभियांत्रिकी आणि विज्ञान नाही तर ती कला देखील आहे मला आशा आहे की तुम्ही या कोर्समधून काहीतरी शिकलात आणि मला आशा आहे की तुम्ही DC DC कन्व्हर्टर्सबद्दल संवेदनशील असाल आणि आयसोलेट नसलेल्या आणि आयसोलेट असलेल्या दोन्ही प्रकारच्या आणि ओपन सोर्स टूल्सचा वापर करून सर्किटचे अनुकरण कसे करायचे हे तुम्हाला माहिती आहे या विशिष्ट कोर्समध्ये अंतर्दृष्टी मिळवण्याची आणि सर्किट इनपुट करण्याची पद्धत आउटपुट रिलेशनशिप आणि याचा वापर करून सर्किटचे नक्कल करण्याच्या पद्धतीचा आधार आहे आपण अधिक साहित्य योग्यरित्या पहावे आणि अधिक समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे ते साहित्य आणि पेपर्समध्ये उपलब्ध असलेल्या इतर टोपोलॉजीज आणि बरेच काही भिन्न टोपोलॉजीजमध्ये उपलब्ध आहेत आणि नंतर ओपन अपचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात SMPS चा विशिष्ट तुटलेला किंवा खराब झालेला भाग उघडतात ते उघडा आणि आत काय आहे आणि त्यासारख्या गोष्टींचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारे तुम्ही DC DC कन्व्हर्टरची तपासणी करून अधिक अंतर्दृष्टी मिळवण्याचा प्रयत्न करू शकता आणखी एक अतिशय महत्त्वाचा पैलू ज्याला मी अगदी थोडक्यात स्पर्श केला आणि तुम्हाला संवेदनशील केले परंतु फार खोलात गेलो नाही तो चुंबकशास्त्राचा भाग आहे इंडक्टर मॅग्नेटिक आणि ट्रान्सफॉर्मर मॅग्नेटिक या दोघासाठी मॅग्नेटिक खूप महत्त्वाचं आहे आणि हे दोन्ही इलेक्ट्रिकल आणि मॅग्नेटिक डिझाइन DC DC कन्व्हर्टर्सच्या योग्य कामासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला ट्रान्सफॉर्मर्स आणि इंडक्टर्सची रचना करण्याची ही कला पार पाडावी लागेल आणि बरेच काही आणि तुम्ही अधिक आणि अधिक ट्रान्सफॉर्मर वाइंड करू शकाल तुम्ही विविध प्रकारचे कोर घ्या त्यांना एकत्र ठेवा आणि नंतर ते तुमच्या हाताने भौतिकरीत्या वाइंड करा आणि नंतर स्पष्ट गॅप्स घाला आणि नंतर इंडक्टन्स मूल्ये तपासा असेच करत राहा मग तुम्हाला चुंबकीय क्षेत्र तयार करण्यात अधिक आत्मविश्वास मिळेल कारण बहुतेक पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये बहुतेक DC DC कन्व्हर्टर असतात मध्यवर्ती आकृती मध्यवर्ती घटक केवळ पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइस नाही पण अधिक खरं तर चुंबकीय घटक जे ट्रान्सफॉर्मर आणि इंडक्टर आहेत म्हणून तुम्हाला कलेकडे खूप लक्ष द्यावे लागेल आणि ट्रान्सफॉर्मर आणि हे इंडक्टर बनवण्याच्या प्रयत्नात तुम्ही तुमचे कौशल्य वाढवू शकता का हे पाहण्याचा प्रयत्न करा म्हणून मी हा विषय हा कोर्स बंद करेन आणि कदाचित आपण भविष्यात पुन्हा दुसऱ्या कोर्समध्ये भेटू